व्याख्यान 21 मध्ये आपले स्वागत आहे या व्याख्यानात मी तुम्हाला दाखवेन की आम्ही अतिशय लोकप्रिय बोर्डांपैकी एक असलेल्या आर्डिनो युनोशी कसे संवाद साधू शकतो मागील व्याख्यानात मी STM बोर्ड कसे वापरतात हे तुम्हाला स्पष्टपणे दाखविले आहे आणि येथे मी तुम्हाला आर्डिनो युनो बोर्ड वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या स्टेप्स सांगणार आहे जे पुन्हा अगदी सोपे आहे मी प्रथम तुम्हाला या बोर्डची काही वैशिष्ट्ये प्रथम सांगते आणि नंतर आर्डिनोसह खरोखर संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेल्या स्टेप्स काय आहेत ते दाखविते मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे आर्डिनो युनो बोर्डाच्या मध्ये उपलब्ध असलेल्या पिन वर्णना बद्दल मी बोलत आहे आणि LED लुकलुकण्याचे उदाहरण देखील आपण शिकणार आहोत जरी या प्रयोगात मी LED ला इंटरफेस देणार नाही परंतु त्यानंतरच्या स्लाइड्स मध्ये आपल्याला ते समजेल की आम्ही बोर्डसह कसे इंटरफेस करतो अरुडिनो युनो बोर्ड वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या स्टेप्स मी तुम्हाला विशेष पणे दाखवेन आहे तर अर्डिनो म्हणजे काय ही एक ओपन सोर्स कॉम्पुटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपनी आहे हे विविध एम्बेडेड सिस्टम बोर्ड आणि उपकरणे डिझाईन आणि उत्पादन करते आणि अतिशय लोकप्रिय बोर्डांपैकी एक म्हणजे अर्डिनो यूनो जगभरातील विद्यार्थी समुदाय विविध लहान एम्बेडेड सिस्टम प्रोजेक्ट डिझाईन करण्यासाठी वापरला जातो हा अर्डिनो आयडीई या साइट वरून डाउनलोड केला जाऊ शकतो आपण तेथे थेट जाऊन त्या साइट वरून डाउनलोड करू शकता रीक्वायरमेंट काय आहेत STM32 बोर्डासाठी आम्ही आधीपासून पाहिले आहे की तेथे कोणत्या आवश्यकता आहेत आता अर्डिनो बोर्ड साठी हे अगदी समान आहे हे आम्ही कसे इंटरफेस करतो यावर अवलंबून आहे परंतु सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपण आपल्या संगणका सह या यूएसबी कनेक्टरद्वारे जोडता हा जॅक येथे जोडलेला आहे आणि हा जॅक तुमच्या पीसी किंवा लॅपटॉपशी जोडला जाईल डेव्हलोपमेंट एन्व्हारमेन्ट म्हणजे अर्डिनो IDE हे असे दिसते जे मी आधीपासूनच चर्चा केलेल्या वेबसाइट वरून डाउनलोड केले जाऊ शकते हा आर्डिनो युनो आहे जो ATmega328P मायक्रोकंट्रोलरवर आधारित ओपन सोर्स मायक्रोकंट्रोलर बोर्ड आहे आणि आर्डिनोने विकसित केला आहे 14 डिजिटल इनपुट आउट पुट पिन उपलब्ध आहेत जे सर्व आरडिनोशी सुसंगत पिन आहेत तर तेथे 14 डिजिटल पिन आणि 6 अॅनालॉग पिन आहेत आणि मी यापूर्वी दर्शविलेल्या या टाइप बी यूएसबी केबलद्वारे ते आर्डिनो IDE सह प्रोग्राम करण्यायोग्य आहेत हे यूएसबी केबलद्वारे किंवा बाह्य 9 व्होल्ट बॅटरी द्वारे वीज पुरवठा दिला जाऊ शकतो आपण आधीपासूनच प्रोग्राम डंप केला आहे आणि आपण कोठेही कोणत्याही पीसीच्या विना तो चालवू इच्छित आहे मग आपण त्यास कसे वीज पुरवठा कसे देता ही बाह्य बॅटरी वापरुन आपण हे करू शकता हे बोर्ड USB आर्डिनो बोर्डच्या मालिकेत पहिले आहे पूर्वीच्या बोर्डांमध्ये आपल्याला हे USB द्वारे नव्हे तर काही इतर मार्गांनी डंप करणे आवश्यक होते परंतु जेव्हा USB सुसंगत बोर्ड आले तेव्हा आर्डूनो युनो हे या प्रकारचे पहिले बोर्ड आणि आर्डिनो प्लॅटफॉर्मचे संदर्भ मॉडेल आहे आर्डिनो युनो वरील ATmega328P एक बूट लोडरसह प्री प्रोग्राम केलेला येतो जो कोणत्याही बाह्य हार्डवेअर प्रोग्रामरचा वापर केल्याशिवाय त्यामध्ये नवीन कोड अपलोड करू देतो तर आमच्याकडे बाह्य हार्डवेअर प्रोग्रामर असणे आवश्यक नाही त्याऐवजी आम्ही या इनबिल्टला जोडतो तेव्हा बूट लोडर आधीच असतो मूळ STK500 प्रोटोकॉल वापरुन हे संप्रेषण करते हा एक प्रोटोकॉल आहे जो या संप्रेषणासाठी वापरला जातो हे आणि पीसी दरम्यानचे संवाद RS232 वर केले गेले आहेत आणि हे STK500 115 2 kbps 8 बिट डेटा 1 स्टॉप बिट आणि पॅरिटी वापरतो संप्रेषण कार्य करण्यासाठी PC सुद्धा या प्रकारे सेट करावे जेव्हा 2 डिव्हाइसेस एकमेकांशी संवाद साधतात एखादे डिव्हाइस उच्च दराने चालत असेल आणि इतर डिव्हाइस त्या दराने चालत नाही तर इतर डिव्हाइस कोणत्या दराने संप्रेषण करीत आहे हे या डिव्हाइसला माहित असणे आवश्यक आहे तर त्या उद्देशाने हे प्रोटोकॉल आवश्यक आहे हे आपण पाहू शकता हे बोर्ड आहे मी या पॉवर जॅक बद्दल आधीच चर्चा केली आहे हे यूएसबी कंट्रोलर आणि यूएसबी पोर्ट USB controller and USB port आहे ज्या द्वारे ते जोडले जाऊ शकते हे ATmega मायक्रोकंट्रोलर आहे हे डिजिटल उर्जा पुरवठा पिन आहे हे अॅनालॉग पिन आहेत आणि हे डिजिटल इनपुट आउट पुट पिन आहेत जेव्हा आम्ही या बोर्डचा प्रयोग करतो तेव्हा आम्ही याकडे लक्ष देऊ आम्ही या पिनचे विविध पैलू विशेषत पहात आहोत अर्डिनो वापरून प्रोग्रामिंग साठी आपल्याला कोणते मुद्दे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे IDE आणि 14 डिजिटल इनपुट आउट पुट पिन वापरण्यासाठी आम्हाला खालील कार्ये माहित असणे आवश्यक आहे एक स्पिन मोड आहे दुसरे म्हणजे इनपुट वाचण्यासाठी डिजिटल रीड पोर्ट मध्ये मूल्य लिहिण्यासाठी डिजिटल राइट तेथे 6 अॅनालॉग इनपुट पिन देखील आहेत त्यापैकी प्रत्येक रिझोल्यूशनचे 10 बिट प्रदान करते आम्ही आधीच रिझोल्यूशन आणि डिजिटल टू अॅनालॉग कनव्हर्टरच्या इतर पैलुंबद्दल चर्चा केली आहे तर यात 10 बिट रेझोल्यूशन आहे एकदा आपण डाउनलोड केल्यावर डाउनलोड केलेले झिप एक्सट्रॅक्ट करा आणि arduino exe वर क्लिक करा त्यानंतर आर्डिनो IDE उघडेल जे यासारखे दिसते जर आपण आधीच IDE स्थापित केले आहे जे अगदी सोपे आहे तर आपण ते उघडता तेव्हा IDE उघडेल हा सेटअप फेज आहे आणि हा लूप आहे सेटअप फेज मध्ये आम्ही येथे लिहित असलेला सेटअप कोड फक्त एकदाच रन करतो सेटअप सेक्शनचा वापर व्हेरिएबल्सचे मूल्य आरंभ करण्यासाठी पिन मोड विषयी नमूद करण्यासाठी आणि सिरियल बाउड रेट सेट करणे इत्यादींसाठी केला जातो जेव्हा आम्ही जीएसएम किंवा ब्लूटूथ सारख्या इतर संप्रेषण साधनांचा वापर करू शकतो तेव्हा आपल्याला बाउड रेट स्पेसिफाय करणे आवश्यक आहे सॉफ्टवेअर फक्त एकदाच यातून जाते व्हॉइड लूप विभाग कोडचा एक भाग आहे जो स्वतःवर परत येतो आणि तो कोडचा मुख्य भाग असतो आपण लिहीत असलेला कोड याच भागात असतो असे म्हणूया की काही काळासाठी LED चमकत जाईल कोडचा तो भाग या व्हॉइड लूप भागात ठेवला जाईल आता LED लुकलुकण्यासाठी मी एक लहान उदाहरण घेईन आपण एमबेड कंपाईलरमध्ये पाहिले आहे की आम्हाला एक हेडर फाईल समाविष्ट करणे आवश्यक आहे आम्ही येथे काय आवश्यक आहे ते पाहू येथे आवश्यक असलेले मुख्य टप्पे दोन आहेत एक म्हणजे सेटअप टप्पा येथे मी मुळात इनिशिएलायझेशन करीत आहे आम्ही पिन मोड अर्डिनोचा पिन क्रमांक 7 आउट पुट म्हणून सेट करत आहोत हे स्टेटमेंट वापरुन आपण हे करीत आहोत मग व्हॉइड लूप येतो आम्ही digitalWrite नावाचे फंक्शन वापरत आहोत जेथे आउटपुट पोर्ट 7 ला आम्ही हाय बनवित आहोत मग आम्ही एक सेकंद डिले देत आहोत येथे ते मिलिसेकंदात निर्दिष्ट केले आहे 1000 मिली सेकंद म्हणजे 1 सेकंद आहे मग आम्ही त्याच पिन 7 ला लो करण्यासाठी digitalWrite करतो आणि नंतर आम्ही पुन्हा 1000 मिली सेकंद किंवा 1 सेकंदासाठी डिले देतो आणि हे लूपमध्ये पुढे जाते हे एक सामान्य पिन आकृती आहे आम्ही येथे ऑनबोर्ड LED वापरत नाही त्याऐवजी आम्ही बाह्य LED वापरत आहोत हा आर्डिनो युनो बोर्ड आहे आणि हे 5V पुरवठा आहे आणि हे LED आहे हा एनोड आहे आणि हा कॅथोड आहे तर प्रतिरोधातून एनोड 5V शी जोडलेला असतो आणि कॅथोडची बाजू थेट पिन 7 शी जोडलेला असतो हा सर्किट आकृती आहे केव्हा LED चमकेल हे 5V शी जोडलेले असल्याने जेव्हा या पिन मध्ये 0 इनपुट असेल तेव्हा केवळ या LED चमकतील आवश्यक गोष्टी करण्यासाठी येथे आवश्यक असलेल्या स्टेप्स काय आहेत येथे आम्ही हा पिन मोड 7 आउट पुट म्हणून निवडतो आम्ही प्रोग्राम लिहितो आणि नंतर आम्ही अर्डिनो बोर्ड निवडतो तर विशेषतः आपल्याला या विशिष्ट सूची मधून अर्डिनो युनो बोर्ड वापरावे लागेल पुढे पोर्ट क्रमांक निवडा आम्ही युनो साठी हा COMM निवडू शकतो आणि मग आपण हे अपलोड करण्यासाठी हे अपलोड बटण दाबा तर हा सेटअप फेज आहे हा लूप फेज आहे आणि प्रोग्राम अपलोड करण्यासाठी आम्ही अपलोड बटणावर दाबा हायपर टर्मिनल बद्दल आम्ही बोललो नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आम्ही पुढील आठवड्यात चर्चा करणार आहोत आर्डिनोची चांगली वैशिष्ट्य आहे की त्याला बाह्य हायपर टर्मिनलची आवश्यकता नाही ते तेथे अंगभूत आहे आपण टूल्सकडे जा आणि नंतर आपण या पोर्टवर क्लिक करू शकता आणि आपल्याला हे मिळेल आपल्याला पाहिजे असलेला डेटा संप्रेषण आपण या पोर्ट मध्ये पाहू शकता आम्ही नंतर त्याकडे लक्ष देऊ हे अर्डिनोचे एक वैशिष्ट्य आहे तर या आर्डिनो बोर्डाबद्दल हेच आहे आपण आर्डिनो बोर्डवर कसे इंटरफेस कराल आपल्याला तो ID आवश्यक आहे आपल्याला कोड लिहिण्याची आवश्यकता आहे कोड दोन टप्प्यात जाईल आणि शेवटी आपल्याला कोड अपलोड करावा लागेल तो डिव्हाइसमध्ये अपलोड होईल आणि नंतर ते पूर्ण होईल आज मी तुम्हाला दाखवेन की आम्ही दोन प्रकारच्या बोर्डसोबत STM आणि आर्डिनो युनो LED ला कसे जोडतो या दोन्ही बोर्डबद्दल आम्ही आधीच चर्चा केलेले दोन्ही बोर्डांना काही वैशिष्ट्ये मिळाली आहेत जी आम्ही यापूर्वी पाहिली आहेत आता आम्ही इंटरफेसिंग प्रयोगांवर जात आहोत ऑनबोर्ड LED चमकत कसा जाईल याबद्दल मी आधीच चर्चा केली आहे आता मी ब्रेडबोर्ड वापरुन आणखी एक LED एसटीएम बोर्डाशी तसेच अर्डिनो बोर्डाशी जोडणार आहे मी प्रथम ब्रेडबोर्ड बद्दल चर्चा करेन हा एक ब्रेडबोर्ड आहे ज्या द्वारे आपण विविध लहान इंटरफेसिंग डिव्हाइसेस जोडू शकतो आणि आम्ही छोटे प्रयोग करू शकतो या रेषा आडव्या जोडल्या गेल्या आहेत येथे आपल्याला दोन रेषा दिसत आहेत हे उभ्या एकत्र जोडलेले आहेत तर कोणत्याही बिंदूपासून आपण एकतर VCC किंवा ग्राउंड जोडू शकता आणि त्यानंतर आपण इतर पिन गरजेनुसार जोडू शकता पुन्हा एकदा आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे की येथे एक कट आहे तर हे जोडलेले आहे परंतु हे यासह जोडलेले नाही तर हे वेगळे कनेक्शन आहे हे एक वेगळे कनेक्शन आहे आपल्याला संपूर्ण गोष्ट जोडायची असेल तर येथून येथून एक तार जोडणे आवश्यक आहे हा ब्रेडबोर्ड वापरुन आम्ही LED चा पहिला प्रयोग दर्शवित आहोत आम्हाला काही जम्पर वायर्स आणि एक प्रतिरोधक देखील आवश्यक आहे प्रथम हे LED आहे आपणास हा LED दिसल्यास आपण त्याचे पायांपैकी एक लांब किंवा दुसरा छोटा बनवू शकता मी या विषयावर व्याख्यानात आधीच चर्चा केली आहे परंतु याचा अर्थ काय आहे हा एनोड आहे आणि हा कॅथोड आहे तर लांब पाय एनोड आहे आणि लहान पाय कॅथोड आहे आणि विद्युत प्रवाह नेहमी एनोडपासून कॅथोडपर्यंत वाहतो मी पहिली गोष्ट करणार आहे की मी या LED ला STM बोर्डाशी जोडेल आणि मी पुन्हा करत असलेली पहिली गोष्ट म्हणजे मी हे LED ठीक काम करत आहे की नाही ते तपासेल आपण ते कसे तपासाल आपण काय करू शकता प्रतिरोधक असलेले एनोड आपण VCC कनेक्ट करू शकता आणि कॅथोड आपण थेट ग्राउंडशी जोडू शकता आणि LED चमकत आहे की नाही हे आम्ही पाहतो चला प्रथम हा प्रयोग एसटीएम बोर्डाने करू हे माझे एनोड आहे हे कॅथोड आहे तर मी ब्रेडबोर्डवर असे ठेवले नंतर प्रतिकारातून मी ब्रेडबोर्डच्या या टोकाशी जोडला जातो आणि या टोकापासून अनुलंब जोडलेले मी Vcc ला जोडतो तर येथे चौथा पिन Vcc पिन आहे म्हणून मी तो तेथे ठेवतो आणि या बिंदूपासून हे एनोड आहे मी ते ग्राउंडशी जोडेन आणि मला दिसेल की LED चमकत आहे जर मी ते बाहेर काढले तर ते चमकत नाही मी पुन्हा हे येथे ठेवेन ते पुन्हा चमकत आहे तर जर आपण हे समजू शकतो की हे LED कार्यरत LED आहे आता मी काय करेल ते एनोडला Vcc च्या सहाय्याने जोडेल परंतु आता मी ग्राउंडला डिजिटल पिन D2 ने जोडेल मी या बोर्डात कोड टाकत आहे कोड डम्पिंग करत असताना आपण पहात असलेल्या सर्व चरणांचे अनुसरण केले आहे आता आपण पाहू शकता काय होत आहे LED चमकत आहे 1 सेकंदासाठी आणि तो बंद आहे 2 सेकंदासाठी आपण पहाल तो 1 सेकंदासाठी चमकत आहे आणि तो बंद आहे 2 सेकंदासाठी आणि ही पुनरावृत्ती होत आहे आपण या STM बोर्डासह सिंगल LED वापरून प्रोग्रामिंग कसे करू शकता आपण LED सह विविध प्रकारचे प्रयोग देखील करू शकता जर आपण आणखी काही LED जोडले तर LED चे आपण त्या मार्गाने एक काउंटर तयार करू शकता तर आपण येथे आणखी एक LED लावू शकता आणि काउंटर काय असेल काउंटर प्रथम 00 नंतर 01 नंतर 10 आणि नंतर 11 असेल हे देखील कायमचे पुनरावृत्ती होऊ शकते आता मी आर्डिनो बोर्ड वरही असाच प्रयोग करत आहे मी आधीपासून कोड सोडला आहे आता मी आर्डिनो बोर्डाशी प्रथम जोडणी करत आहे हे अर्डिनो युनो बोर्ड आहे त्याच प्रकारे हे जोडणी सरळ आहे आता मी हा भाग Vcc आणि हा भाग पिन D2 सह जोडेल आता मी पुन्हा अर्डिनो एडिटर वापरू जो आपण कोड डम्पिंगसाठी वापरला आहे आता कोड टाकला गेला आहे आणि तो त्याच गोष्टी करीत आहे तो 1 सेकंदासाठी चालू आहे आणि तो 2 सेकंदासाठी बंद आहे म्हणून या प्रयोगात आम्ही एकच LED दोन्ही बोर्ड STM असलेल्या आणि आर्डिनो युनो यांच्यासह जोडला आपण आणखी काही LED चे जोडणारी इतर उदाहरणे वापरून पहा आणि नंतर आपण एखाद्या मार्गाने एलईडी काउंटर बनवू शकता Thank you